नमस्कार आज आपण चर्चा केलेल्या गेल्या काही व्याख्यानांमध्ये मी इसेंट्रिक संबंधांबद्दल चर्चा करणार आहे जोडणीचे विविध प्रकार परंतु प्रामुख्याने ते एकवटलेले असतात आता इसेंट्रिक बाबतीत जोडणीचे cg आणि भारांचे cgवेगवेगळ्या स्थितीत असतील जर ते जुळत नसेल तर इसेंट्रीसिटी विकसित होईल आणि इसेंट्रीसिटीमुळे अतिरिक्त मोमेंट दिसून येईल आणि त्यामोमेंट मुळे अतिरिक्त स्ट्रेस येईल म्हणून आपल्याला थेट भार तसेच लक्षात घेऊन जॉइंट ची रचना करावी लागेल इसेंट्रिसिटी मुळे समजा इसेंट्रिसिटी जॉइंट च्या बाबतीत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आहेत जेव्हा भार जॉइंट च्या प्लेन मध्ये पडतो तेव्हा तो पुन्हा एक प्रकारचा इसेंट्रीसिटी असेल वेल्ड जोडणीद्वारे तसेच बोल्ट जोडणीद्वारे रचना केली जाऊ शकते आणि त्याचप्रमाणे लोड करताना जॉइंट च्या प्लेन च्या लंबवर्तुळात पडलेला आहे तर दुसरा एक प्रकारचा इसेंट्रीसिटी दिसून येते म्हणजे भार प्रतिक्रियेचा दुसरा प्रकार येईल आणि त्याची रचना देखील केली जाऊ शकते बोल्ट जॉइंट वापरून आणि वेल्ड जॉइंट वापरून तर मुळात चार प्रकारच्या जॉइंट चा डिझाइन साठी विचार केला जाईल आता मी आज प्रामुख्याने बोल्टेड प्रकारच्या जोडणीवर चर्चा करेन जिथे भार पडला आहे उदाहरणार्थ जर आपल्याला हे दिसले तर हे जॉइंट च्या पृष्ठभागावर पडलेले भार याचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे बोल्ट केलेल्या जॉइंट चे प्लेन म्हणजे बोल्ट केलेल्या सांध्याचा cg हा आहे आणि भार कार्यरत आहे येथे असे म्हणा की आपण P भारित करू शकतो आणि इसेंट्रीसिटी दर्शवू शकतो e मग त्यावेळी अतिरिक्त मोमेंट दिसून येईल जे P गुणिले e बरोबर आहे म्हणून बोल्ट जॉइंटचा cg येथे आहे म्हणून आपल्याला गणना करावी लागेल प्रत्येक बोल्टवर बोल्टमध्ये येणारा भार किती येत आहे याची आपल्याला गणना करावी लागेल मग आपल्याला बोल्टची ताकद शोधावी लागेल आणि हे सुरक्षित आहे की नाही हे पाहावे लागेल जर आपण ही आकृती काढली तर असे दिसेल की एक स्तंभ काही इसेंट्रिक भार वाहून नेत आहे जो येत आहे बीमपासून किंवा गसेट प्लेट म्हणा तर हा स्तंभ आहे असे म्हणा की बोल्ट जॉइंट ची इसेंट्रीसिटी ही आहे आता भार येथे कार्य करीत आहे आता P हा भार आहे म्हणून इसेंट्रिसिटी e असेल तर अतिरिक्त इसेंट्रीसिटी मुळे मोमेंट P गुणिले e असेल आता प्रत्येक जॉइंट चे काय होईल जॉइंट दिसेल की प्रत्येक जॉइंट मध्ये एक भार असेल जो या दिशेने कार्य करेल याचा अर्थ जर जॉइंट ची संख्या n असेल तर प्रत्येक जॉइंट मध्ये भार घाला मी असे लिहू शकतो की Pबाय N असे गृहीत धरू की प्रत्येक सांध्याला भार समान प्रमाणात वितरित केले जातात म्हणून जर आपण विचार केला की प्रत्येक बोल्ट समान भार घेत आहे तर प्रत्येक बोल्ट समान भार सामायिक करीत आहे मग प्रत्येक बोल्टवर भार असेल F बरोबर P भागिले n हा भार आहे जो आहे थेट भारामुळे येत आहे आता मोमेंट विकसित झाल्यामुळे आणखी एक भार येईल त्यामुळे या मोमेंट मुळे हा थेट भार आहे आणि दुसरा भार येईल किंवा स्ट्रेस या दिशेने येईल म्हणजे या अक्षाला लंब असेल तर हे रेडियल अंतर r आहे जे आपण म्हणू शकतो की हे रेडियल अंतर आहे त्यामुळे या बोल्टसाठी तेथे दोन प्रकारचे फोर्स कार्यरत असतील एकाला थेट भारामुळे Fa म्हणतात आणि दुसऱ्याला मोमेंट आणि अक्षीय किंवा थेट भारामुळे त्यालाFm म्हणतात म्हणून आपल्याला काय शोधावे लागेल या भाराचा परिणाम आहे आणि हा परिणामी भार बोल्टवर कार्य करणारा भार असेल या ठिकाणी दिसेल की Fa हे असेल आणि Fm देखील या दिशेने असेल कारण ते त्रिज्या अंतरापर्यंत 90 अंशांवर कार्य करते म्हणून येथे ते थेट Faअधिक Fm जोडले जाऊ शकते परंतु या ठिकाणी ते Fa वेक्टर अधिक Fm वेक्टर असेल म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्टंट शोधावा लागेल त्याचप्रमाणे या ठिकाणी हे दिसेल की हे कार्य करेल Fm अशा प्रकारे कार्य करेल आणि Fa कार्य करेल अशा प्रकारे आपल्याला रिझल्टंट शोधावा लागेल आणि आपल्याला प्रत्येक बोल्टचे विश्लेषण करावे लागेल आणि आपण येथे कोणता सर्वात क्रिटिकल आहे हे पाहावे लागेल जर आपण रिझल्टंट घेतला तर तुम्हाला दिसेल आपल्याला दिसेल की ते खूप कमी असेल तर परिणाम कमी होईल या दिशेने या ठिकाणी Fa हे असेल आणि Fm हे असेल तर परिणामी Fa वजाFmअसेल त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण या दिशेने Fm आणि या दिशेने Faशोधू शकतो म्हणून परिणामी हे Fr या दिशेने असेल त्यामुळे प्रत्येक बोल्टसाठी अचूक फोर्स वेगळा असेल आपल्याला येणाऱ्या शक्तीची गणना करावी लागेल प्रत्येक बोल्टवर आणि आपल्याला हे पाहावे लागेल की कोणता गंभीर आहे म्हणून प्रत्येक बाबतीत आपल्याला हे करावे लागेल विचार करा आणि आपल्याला क्रिटिकल गोष्ट शोधावी लागेल म्हणून जर आपण बोल्ट केलेल्या जॉइंट च्या प्रतलात असलेल्या भारापासून सुरुवात केली तर ते आपण पाहू शकतो जर आपण बोल्ट केलेल्या जॉइंट च्या प्रतलात पडलेल्या भाराकडे आलो तर आपण पाहू शकतो की ही केस या Mच्या समतुल्य केले जाऊ शकते जे Pe अधिक हा डायरेक्ट लोड आहे म्हणून आपण दोन भागांमध्ये विभागत आहोत एक म्हणजे इसेंट्रीसिटी मुळे मोमेंट आणि दुसरा थेट आहे केंद्रक भार तर हे दोन जोडले जातील आणि आपल्याला समतुल्य भार शोधावा लागेल येथे ही चर्चा केली आहे की जर आपण डायरेक्ट फोर्स शोधू शकलो तर ती Fa असेल आणि हा Fa होईल जर P हा भार असेल तर फक्त P भागिले n असेल तर P भागिले n हा Fa असेल आणि त्याचप्रमाणे आपण मोमेंट P गुणिले e असेल जेथे P हा अक्षीय भार आहे आणि e ही इसेंट्रीसिटी आहे तर आपण हा थेट फोर्स जोडतो आणि मोमेंट आपण या गोष्टींचे कॉम्बिनेशन शोधू शकतो मी तिथे जे काही रेखाटले आहे ते पुन्हा मी येथे दाखवले आहे की जर Fm हे असेल आणि Fa हे असेल तर त्याचा परिणाम या दिशेने असेल जे आपण शोधू शकतो त्याचप्रमाणे येथे परिणाम फक्त जोडणे असेल आणि येथे आपण पाहू शकतो की हे होईल पुन्हा जोडू म्हणून या विशिष्ट ठिकाणी या सहा बोल्टपैकी एक्स्ट्रीम केस दिसेल एकतर हा किंवा हा येईल कारण हा बोल्ट आणि हा बोल्ट समान आहे कारण येथे थीटा समान असेल म्हणून रिझल्टंट फोर्स समान असेल कारण अंतर येथून या बोल्टपर्यंत आणि या बोल्टपर्यंतचे रेडियल अंतर समान आहे म्हणूनच या ठिकाणी आणि या केस मध्ये रिझल्टंट फोर्स समान होईल जर ते फक्त जोडले जाईल परंतु या ठिकाणी ते कमी केले जाईल असे आपण पाहू Fr मूल्य कमी असेल आणि येथे ते Faवजा Fm असेल तर ते यापेक्षा खूपच कमी असेल हे आणि त्याचप्रमाणे हे याच्या बरोबरीचे असेल तर ते देखील कमी असेल तर आपण काय आपण पाहू शकतो की आपल्याला फक्त दोन बोल्ट तपासायचे आहेत म्हणजे जर आपण फक्त हे दोन बोल्ट तपासू शकलो तर मग आपण समजून घेऊ शकू की म्हणजे कोणता क्रिटिकल बोल्ट काय आहे कारण हा बोल्ट आणि हा बोल्ट समान आहेत म्हणून जर आपण तपासले तर आपल्याला एक म्हणजे तपासण्याची गरज नाही एक टोकाचे जे पुरेसे आहे आणि आपल्याला हे देखील तपासावे लागेल तर आपल्याला क्रिटिकल शोधावे लागेल त्यामुळे यावरून आपण मोमेंट चा शिअर शोधू शकतो कारण मोमेंट चा शिअर शोधू शकतो ते Fm असेल जे r सह बदलत असेल कारण या ठिकाणी जर आपण पाहिले की जर अंतर जास्त असेल तर मोमेंट अधिक असेल म्हणून ते त्याच्या अंतरानुसार बदलत आहे म्हणून Fm जास्त असेल कारण त्याचे अंतर जास्त आहे परंतु या बोल्टमध्ये या दिशेनेFm कमी असेल त्यामुळे ते अंतरानुसार बदलते त्यामुळे Fm म्हणून आपण लिहू शकतो कारण Fm r बदलते जेथे r हे cg बोल्टपासूनचे रेडियल अंतर आहे तर आपण काय करू शकतो तर Fm मध्ये आपण k गुणिले r कुठे लिहू शकतो k हा प्रस्तावक स्थिरांक आहे ज्याला आपण प्रमाणबद्धता स्थिरांक म्हणून लिहू शकतो बोल्ट k गुणिले r मध्ये येत आहे जेथे r हे बोल्टपासून cg अंतरापर्यंतचे त्रिज्यीय अंतर आहे बोल्ट गटाचा मोमेंट म्हणून मी त्या विशिष्ट बोल्टवरील मोमेंट लिहू शकतो तो Fm गुणिले r असेल तर Fm गुणिले r म्हणजे kr गुणिले r म्हणजे kr वर्ग बरोबर तर एकूण मोमेंट हा वैयक्तिक मोमेंट आहे म्हणून एकूण मोमेंट असे म्हणा की मी एकूण मोमेंट लिहू शकतो Fm गुणिले r म्हणजे kr गुणिले r म्हणजे पुन्हा k गुणिले बेरीज r वर्ग असेल येथून मी लिहू शकतो की k बरोबर Fm भागिले r आहे म्हणून Mt मी लिहू शकतो की Fm भागिले r म्हणजे बेरीज kr स्क्वेअर म्हणजे Fm भागिले r हे k गुणिले बेरीज r स्क्वेअर बरोबर आहे Fm लिहा की मोमेंटमुळे होणारा फोर्स Mt गुणिले rबेरीज r स्क्वेअर असेल P गुणिले e गुणिलेr गुणिले r वर्ग तर अशा प्रकारे विशिष्ट बोल्टवरील फोर्स या सूत्रावरून मोजला जाऊ शकतो जिथे e ही इसेंट्रीसिटी आहे आणि r हे बोल्टचे बोल्टच्या cg गटाशी असलेले त्रिज्यीय अंतर आहे म्हणूनFm विशिष्ट बोल्टवरील मोमेंटमुळे लागणारा फोर्स हा मोजला जाऊ शकतो आणि Fa आपल्याला माहित आहे की मुळात Pबाय nआहे जेथे nही बोल्टची संख्या आहे म्हणून जर n ही संख्या असेल तर बोल्ट नंतर Fa मी Pबाय n म्हणून शोधू शकतो अशा प्रकारे आपण Fa आणि Fm चे मूल्य शोधू शकतो आता रिझल्टंट फोर्स म्हणजे आपण रिझल्टंट फोर्स शोधू शकतो जो Fa वर्ग अधिक जर हेFm असेल आणि जर हे असेल तरFm वर्ग अधिक 2 Fa Fmगुणिले कॉस थीटा बरोबर थीटा असेल Fa आहे तर थीटा हा Fm आणि Fa मधील कोन आहे म्हणून मी rशोधू शकतो किंवा मी Fr रिझल्टंट लिहू शकतो एका विशिष्ट बोल्टवरील शक्ती मी Faस्क्वेअर अधिक Fm स्क्वेअर अधिक 2 गुणिले शोधू शकतो आता जर आपण एक उदाहरण पाहिले तर हे स्पष्ट होईल आता आपण एक उदाहरण बघू या बरोबर तर हे उदाहरण बघूया खालील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जोडणीद्वारे वाहून नेले जाऊ शकणारे सुरक्षित भार Fची गणना करा मी आकृती दाखवणार आहे की 20 मिमी व्यासाचे 8 8 श्रेणीचे HSFG बोल्ट वापरले जातात असे समजा ब्रॅकेटची जाडी 12 मि आणि वापरलेला स्तंभ ISWB 350 आहे असे गृहीत धरा की कोणत्याही स्लिपला परवानगी नाही आणि स्लिप फॅक्टर म्यू दिला गेला आहे जो Mu f 0 5 आहे म्हणून आकृतीतील सर्व परिमाणे मिलिमीटरमध्ये दिली आहेत म्हणून जर आपण हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ला हे स्पष्ट होईल की या उदाहरणामध्ये आकृती अशा प्रकारे दिली आहे की ती एक ISWB 350 आहे जी एका कंसाला जोडलेली आहे आणि त्यात आहे एक बल F हे F आहे आणि ते 180 मिलीमीटरच्या अंतरावर आहे आता बोल्ट अशा प्रकारे 60 मि चे पिच चे अंतर आणि एज वरील अंतरासह सहा बोल्ट ठेवले जातात 40 मिमी बरोबर समजा हा बोल्ट क्रमांक 1 आहे हा बोल्ट क्रमांक 2 आहे आणि ही कंस जाडी 12 मिमी आहे आणि हा ISWB 350 विभाग आहे आता येथे आपण HSFC बोल्ट 8 8 ग्रेड बोल्ट बरोबर आणि आपण बोल्टचा व्यास वापरत आहोत जर आपल्याला हे उदाहरण सोडवायचे असेल तर 20 मिमी आणि Mu f 0 5 मिमी म्हणून दिले गेले काय करावे ते प्रथम प्रूफ लोड शोधण्याचा प्रयत्न करेल कारण हे एक उच्च शक्तीचे घर्षण आहे बोल्ट म्हणून घर्षणामुळे आपल्याला भार वाहून नेण्याची क्षमता शोधावी लागेल F0 हा Anb गुणिले 0 7 fub म्हणून शोधू शकतो तरAnb आपण शोधू शकतो की 0 78 गुणिले पाई भागिले 4 गुणिले d वर्ग d हा 20 मिमी गुणिले 0 7 गुणिले fub या ठिकाणी 800 बरोबर आहे तर हे 55 गुणिले 10 क्यूब न्यूटन किंवा 55 किलोन्यूटन असेल तर प्रूफ लोड म्हणून आपण शोधू शकतो 55 माफ करा हे येत आहे 137 किलोन्यूटन हे आहे येत आहे 137 किलो न्यूटन आता आपल्याला स्लिप प्रतिरोध शोधावा लागेल जेणेकरून बोल्टचा स्लिप प्रतिरोध शोधला जाऊ शकेल Vdsf हे गॅमा Mf द्वारे Mu f ne kn गुणिले F0 च्या बरोबरीचे आहे म्हणून जर आपण Mu f हे मूल्य ठेवले तर ते 0 5 मानले जाते आणि जर आपण हे 1 आणि F0 असे गृहीत धरले तर आपण 137 किलोन्यूटन आणि गॅमा म्हणून गणना केली आहे शॉप बोल्टचा विचार करता f हे 1 25 आहे म्हणून माफ करा गॅमा mf हे 1 25 आहे म्हणून जर आपण विचार केला तर ते 55 किलोन्यूटन असावे त्यामुळे Vdsf चे मूल्य 55 किलो न्यूटन होत आहे आणि बोल्टची शक्ती वाढत आहे कारण ते बेअरिंगमुळे देखील फेल होऊ शकते म्हणून आपल्याला Vdpb बेअरिंगची स्ट्रेंथ शोधावी लागेल आपण 2 5 kb dt fu बाय गॅमा mb म्हणून शोधू शकतो आता आपल्याला स्थिरांक शोधावा लागेल kb जे किमान e भागिले 3d0 असेल म्हणजे या ठिकाणी आपण 40 मिमीचा विचार केला आहे आणि 3d0 d0 हे 22 असेल तर हे येत आहे 0 606 आणि P भागिले 3d0 वजा 0 25 म्हणजे ते येत आहे P हे 60 गुणिले 3 गुणिले 22 वजा 0 25 मानले जाते हे 0 66 आहे आणि fub बाय fu400 गुणिले 410 म्हणजे 0 975 आणि 1 तर या चार 0 606 0 975 आणि 1 ची यादी करा जेणेकरून kb मूल्य आपण kb मूल्य विचारात घेऊ शकतो 0 606 म्हणून विचारात घेऊ शकतो त्यामुळे आता आपण Vdpb चे मूल्य शोधू शकतो म्हणून जर आपण गणना केली तर Vdpb मूल्य Vdpb मिळेल कारण 2 5 kb म्हणजे 0 606d म्हणजे 20t म्हणजे 11 4 हे आहे कारण ISWB 350 च्या फ्लेंजची जाडी 11 4 आहे जी 12 पेक्षा कमी आहे ब्रॅकेट प्लेट आणि कॉलम फ्लॅंजपेक्षा कमी असलेल्या दोन जाडीपैकी कमी स्तंभ फ्लॅंजची जाडी 11 4आहे आणि कंसांची जाडी 12 आहे म्हणून या दोघांची यादी आपल्याकडे आहे ते आपण 11 4 म्हणून घेतले आता जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 113 किलोन्यूटन म्हणून मिळवू शकतो किमान बेरिंग आणि शिअर 55 आहे आणि बेरिंग 113 आहे म्हणून ते 55 किलोन्यूटन असेल बरोबर तर आता आपल्याला बोल्टचे मूल्य मिळू शकते बोल्टची प्रतिक्रिया काय आहे हे आपल्याला शोधावे लागेल बाह्य मोमेंट एक्स्टर्नल फोर्स आणि त्याच्या मोमेंट मुळे येत आहे तर येथे r1 आपण शोधू शकतो r1 हा r1 असेल म्हणजे जर आपण येथे पाहिले तर हा एक बोल्ट आहे हा दुसरा बोल्ट आहे म्हणून जर आपण विचार केला तर हे r1 r1 हे अंतर वर्ग अधिक अंतर वर्ग आणि त्याचे वर्गमूळ असेल तर हे 50 वर्ग अधिक 60 वर्ग वर्गमूळ आहे म्हणून हे 78 1 मिलीमीटर आहे बरोबर 78 1 मिलिमीटर कारण हे 50 आहे आणि हे आपण 60 बरोबर मानले आहे आणि r2 r2 असेल हा एक r2 r2 फक्त 50 मिमी असेल तर वर्गाची बेरीज म्हणजे सर्व r वर्ग ची बेरीज 4r1 वर्ग अधिक 4r2 वर्ग असेल जेणेकरून आपण r च्या या बेरीजचे मूल्य शोधू शकू तर 2 गुणिले 50 वर्ग म्हणून हे 29398 होत आहे मिलिमीटर वर्ग बरोबर तर आता प्रत्येक बोल्टमध्ये थेट भारामुळे येणारी शक्ती Fa असेल जी Pभागिले 6 बरोबर आहे आणि Fm 1 या मोमेंटमुळे निर्माण होणारा फोर्स P गुणिले ee हे 180 असेल हे मोमेंट बाय समेशन r वर्ग आहे म्हणजे 29398 गुणिले r r म्हणजे 78 1 हा Fm1 म्हणजे बोल्ट क्रमांक 1 आहे जो आपण चिन्हांकित केला होता एक्स्ट्रीम एंड ला ते येत आहे 0 478P त्याचप्रमाणे Fm2 आपण P गुणिले 180 म्हणून शोधू शकतो याचा अर्थ असा की m बाय समेशन r स्क्वेअर गुणिले r 29398 गुणिले या प्रकरणात r 50 असेल तर हे 0 306P असेल तर येथे बोल्ट हा आहे म्हणून आपण या दिशेने एक आणि या दिशेने प्रदान करीत आहोत आणखी एक म्हणून आपल्याला हे शोधावे लागेल की हा बोल्ट क्रमांक 1 आहे आणि या ठिकाणी बोल्टसाठी 2 हे Fm असेल आणि हे Fa आहे म्हणून आपल्याला ते बरोबर जोडावे लागेल म्हणून येथे थीटा 1 10 असेल उलट 60 भागिले 50 बरोबर तर ते 50 19 अंश आहे आणि थीटा 2 0 असेल तर Fr1 म्हणजे रिझल्टंट बोल्ट 1 वरील फोर्स मी Fm वर्ग अधिक Fa वर्ग अधिक 2 FmFaकॉस थीटा म्हणून शोधू शकतो म्हणून जर आपण ही मूल्ये ठेवली तर 0 478P वर्ग अधिक P भागिले 6 वर्ग अधिक 2 गुणिले Fm मिळेल 478P गुणिले P भागिले 6 गुणिले cos theta cos 50 19 बरोबर तर गणनेनंतर आपण हे येथे 0 599P बरोबर 0 599P म्हणून मिळवू शकतो faआपण असे गृहीत धरले की सर्व बोल्ट समान भार सामायिक करीत आहेत Fa P बाय 6 मिळेल कारण संख्या बोल्टची संख्या 6 आहे म्हणून भार P बाय 6 म्हणून सामायिक केला जाईल तर आता पुन्हा Fr2 कारण बोल्ट 1 आणि बोल्ट 2 मध्ये जास्तीत जास्त असेल की नाही हे आपल्याला माहित नाही कारण येथे ते Fm जोडत आहे आणि Fr जोडत आहे परंतु Fm 2 येतो आणि येथे ते जोडत आहे येथे रिझल्टंट मधील माध्यमांसाठी ते Fm 1 आणि Fm असेल हे Fm1 आणि Fm 2 सारखे नाहीत हे अधिक आहे आणि हे येथे पुन्हा कमी आहे थेट आपण जोडू शकतो परंतु येथे आपल्याला परिणाम मिळवावा लागेल म्हणून गणनेशिवाय आपण अर्थ पाहू शकणार नाही म्हणून आपल्याला Fr2 देखील शोधावा लागेल Fr2 आपण अशा प्रकारे शोधू शकतो की Fr2 आपण शोधू शकतो की 1 भागिले 6 1 भागिले 6 P P भागिले 6 पूर्ण वर्ग अधिक P भागिले 6 अधिक 0 306 आपल्याला P मिळेल बरोबर म्हणून जर आपण हे दोन जोडले तर 0 473Pमिळेल त्यामुळे Frमूल्य जास्तीत जास्त असेल या दोन Fr 1 आणि Fr 2 चा फोर्स जास्तीत जास्त असेल म्हणून जर आपण गणना केली तर हे होईल हे पाहिले की गणना केल्यानंतर ही मूल्ये मुळात Fr1 ही 0 599P होती आणि ती 0 473P आहे तर हे असेल 0 599P Fr बरोबर तर आता आपण शोधू शकतो की आपण बोल्ट मूल्याशी बरोबरी करू शकतो बोल्टचे मूल्य आपण 55 किलोन्यूटन म्हणून प्राप्त केले आहे तर 0 599P हे 55 च्या बरोबरीचे आहे आणि नंतर आपण55 बाय 0 599 म्हणून P शोधू शकतो आणि हे 92 किलोन्यूटन होईल म्हणजे या व्यवस्थेवरील भार सहन करणे आपल्याला किती बोल्टची गरज आहे याचा अर्थ आपण P चे जास्तीत जास्त मूल्य 92 किलोन्यूटन म्हणून लागू करू शकतो 170 मिमी अंतरावर मला वाटते की 170 नाही 180 मिमी अंतरावर 180 मिमी आपण प्रदान करू शकतो तर अशा प्रकारे जर आपल्याला बोल्टचे वितरण आणि लोडिंग वितरण माहित असेल तर एकतर कापण्यामुळे बोल्टची जास्तीत जास्त क्षमता लक्षात घेऊन आपण भार शोधू शकतो आणि बेअरिंग किंवा आपण विशिष्ट भार लागू करू शकतो आणि एक्झिस्टिंग बोल्ट आत आहे की नाही हे आपण तपासू शकतो ते कोणत्या मार्गाने वितरित केले जाते ते सुरक्षित आहे की नाही याचा अर्थ असा आहे की जर आपण विशिष्ट भार प्रदान केला तर आपण करू शकतोया बोल्टवर किंवा क्रिटिकल बोल्टमध्ये किती भार येत आहे ते तपासा आणि तो भार जर तो बोल्टच्या ताकदीपेक्षा जास्त असेल तर तो असुरक्षित आहे अन्यथा बोल्ट सुरक्षित आहे तर अशा प्रकारे आपण इतर कोणत्याही मार्गाने करू शकतो एकतर आपण शोधू शकतो गंभीर भार किंवा या विभागात जोडणी गटाचा उल्लेख आहे की नाही हे आपण शोधू शकतो बोल्ट जोडणी गट सुरक्षित आहे की नाही म्हणून अशा प्रकारे गणना केली जाऊ शकते जेव्हा भार जोडणीच्या प्रतलात पडला आहे या अर्थाने इसेंट्रिक जोडणी जर ती मग मी विभाग शोधू शकतो की तो पुरेसा आहे की नाही विभाग म्हणजे बोल्ट गट जे काही वितरित केले जात आहे ते पुरेसे आहे किंवा नाही खूप खूप धन्यवाद